विद्यार्थ्यांचे स्वागत आहे मागील वर्गात आपण पी व्ही रेशो म्हणजेच प्रॉफिट टू व्हॉल्युम रेशोबद्द्ल चर्चा केली मी आपल्याशी भिन्न सूत्रे किंवा मार्गांवर चर्चा केली आपण पी व्ही रेशोची गणना कशी करू शकतो पण आधी आपण समजूया पी व्ही रेशो म्हणजे काय पी व्ही रेशो म्हणजे मुळात प्रॉफिट टू व्हॉल्युम रेशो आहे ते उत्पादनाच्या मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते जर आपण प्रमाण वाढविले उत्पादनाचे प्रमाण वाढविले तर दर युनिट उत्पादनाचा खर्च कमी होतो आणि जर ते उत्पादन कमी प्रमाणात असेल तर प्रति युनिट उत्पादनाचा खर्च वाढेल बरोबर प्रॉफिट टू व्हॉल्युम संभाव्यता म्हणजे नफा आणि प्रमाणातील संबंध आपण उत्पादनाची मात्रा वाढविल्यास नफा वाढविणे शक्य आहे काय किंवा जर ते शक्य नसेल तर आपण इतर निर्णय घेऊ शकतो उदाहरणार्थ उत्पादन वाढवून प्रमाण वाढविणे शक्य असेल तर समजा जर आपण A B आणि C या तीन उत्पादनाची निर्मिती केली तर या तीन उत्पादनाच्या पीव्ही रेशोची गणना करा आणि तिघांपैकी एक आपल्याला सर्वात उच्च पी व्ही रेशो देतो बरोबर उदाहरणार्थ समजा आपण 33 टक्के घेऊया याचा अर्थ असा आहे की या प्रकरणात नफा व प्रमाणाचे संबंध खूप जास्त आहे आणि जर आपण उत्पादनाचे प्रमाण वाढविले तर नफा संभाव्यतेच्या 33 टक्के पर्यंत आहे असे झाले मी तुम्हाला आधी बर्याच वेळा सांगितले आहे की आपल्याकडे दोन खर्च आहेत जे आपण विक्री किंमतीतून वजा करणार आहोत एक म्हणजे चल खर्च दुसरे म्हणजे निश्चित खर्च बरोबर प्रती युनिट चल खर्चाचे एकूण खर्चाशी थेट संबंध आहे किंवा कदाचित एकूण चल खर्च किंवा उत्पादन खर्चाच्या बाबतीत जर उत्पादन खर्च वाढले तर चल खर्चसुद्धा वाढेल तसेच प्रती युनिट चल खर्चसुद्धा वाढेल तर याचा अर्थ एकूण खर्च देखील वाढेल आणि दर युनिट चल खर्च देखील वाढेल कारण जर आपण 10 युनिट्सची निर्मिती करत असाल तर 10 युनिट्सनुसार कच्या मालाची आवश्यकता असेल आपण हजार युनिट्स तयार करत असल्यास कच्या मालाची आवश्यकता हजार युनिट्सनुसार असेल म्हणून जर आपण उत्पादन वाढविले तर आपली कच्या मालाची आवश्यकता त्या प्रमाणात वाढते परंतु प्रति युनिट निश्चित खर्चाच्या बाबतीत खर्चाचे प्रमाणाशी विरुद्ध संबंध असते मग आपण उत्पादन वाढवतो किंवा उत्पादनाचे प्रमाण वाढवतो तेव्हा काय होते आपले चल खर्च एकूण उत्पादनानुसार सातत्याने वाढते परंतु निश्चित खर्च विरुद्ध असते प्रती युनिट प्रमाणात वाढ झाली तर प्रती युनिट निश्चित खर्च खाली येते आणि एकूण खर्चाच्या बाबतीत असे आहे की जेव्हा आपण उत्पादनाची मात्रा वाढवितो तेव्हा फक्त एक घटक प्रमाणानुसार वाढतो परंतु दुसरा घटक कमी होऊ लागतो आणि एकूण खर्च कमी होऊ लागते जेव्हा एकूण खर्च उत्पादनाच्या विशिष्ट प्रमाणात खाली येऊ लागते आपल्याला आपले एकूण खर्च दिले आहे जेंव्हा आपण त्यात वाढ करतो आणि एक बिंदू जिथे सर्व निश्चित खर्च आधीपासून पूर्ण केले जाते नंतर आपण जर फक्त उत्पादन केले तर आपणास चल खर्च भेटते तसेच आपणास एकूण विक्री किंमत भेटते तर मग या प्रकरणात काय होते आहे विक्री किंमत वजा चल खर्च कारण आपणास निश्चित खर्च आधीच भेटला आहे तर हे प्रमाण आपल्याला नफा व प्रमाणातील संबंध शोधण्यात मदत करते जर आपण जाहिरातींद्वारे किंवा दुसर्या माध्यमांद्वारे कोणतेही उत्पादन मजबूत केले किंवा उत्पादनाची विक्री वाढविली तर नफा वाढविणे शक्य आहे की नाही आणि हे प्रॉफिट टू व्हॉल्युम रेशोवर आधारित आहे याचा अर्थ हे असे दर्शविते की म्हणजेच हे रेशो असे दर्शविते की जर आपण उत्पादनाचे प्रमाण वाढविले तर नफा वाढविण्याची शक्यता आहे की नाही बरोबर तर आपण पी व्ही रेशोची गणना करत आहोत या तीन पद्धतींमध्ये योगदान भागिले विक्री आहे जसे की मी तुम्हाला या स्लाइडमध्ये दाखवत आहे इतर दोन पद्धतीमध्ये फक्त व्याख्या आहेत तर C ची गणना आपण निश्चित खर्च अधिक नफा असे करू शकतो C ची गणना आपण विक्री किंमत वजा चल खर्च असे ही करू शकतो आणि यांचा भाजक सामान्य असेल तो म्हणजे विक्री आणि जर आपणास या तिन्ही गोष्टी दिल्या नसतील तर आपण चौथे सूत्र वापरू शकतो आपल्याला दोन कालावधीतील योगदानाची किंवा नफ्याची आणि दोन कालावधीतील विक्रीची माहिती दिली असेल आता येथे एक असा मनोरंजक प्रश्न येतो की आपण कोणत्याही कंपनीच्या उत्पादनाचे पी व्ही गुणोत्तर कसे सुधारू शकतो बरोबर आपण पी व्ही गुणोत्तर कसे सुधारू शकतो कंपनी जर एकच उत्पादन तयार करत असेल किंवा एकापेक्षा जास्त उत्पादन तयार करीत असेल तर ते वेगवेगळ्या स्तरावर आहेत प्रथम सोपी पद्धत म्हणजे आपण विक्री किंमत वाढवू शकतो आपण बाजारात स्पर्धात्मक परिस्थितीत असल्यास आपण विक्री किंमत वाढवू शकतो आणि आपले खर्च तेवढेच राहील कारण आपले चल खर्च वाढेल परंतु निश्चित खर्च विरुद्ध होईल व आपला नफा वाढू लागेल म्हणून ज्याक्षणी आपल्या उत्पादनाचे प्रमाणे वाढत जाईल त्यावेळस आपला नफा वाढत जाईल परंतु जर आपण एखाद्या विशिष्ट रकमेचे उत्पादन बाजारात विकले असेल किंवा वाढीव किंमतीवर उत्पादन विकले असेल तर काय होईल आपले चल व निश्चित खर्च तेवढेच असेल परंतु विक्री किंमतीत वाढ होईल म्ह्णून प्रॉफिट टू व्हॉल्युम रेशो बरा होईल रेशोसुधारण्याचा हा एक मार्ग आहे दुसरी गोष्ट म्हणजे खर्च कमी करून म्हणजेच चल खर्च कमी करून निश्चित खर्च बदलता येत नाही निश्चित खर्च झाला तर तो बुडीत खर्च असतो आपण तो बदलू शकत नाही आपल्याला जर उत्पादनाच्या प्रमाणानुसार नफा वाढवायचा असेल तर आपण चल खर्च तपासू शकता त्यासाठी आपल्याला मानव मशीन व लेबरवर लक्ष द्यावे लागेल जर आपण ह्यासर्वांवर नियंत्रण ठेवू शकलो तर आपण कच्या मालावरचा अपेक्षित खर्च शोधू शकतो लेबरचा अपेक्षित खर्च शोधू शकतो व इतर अपेक्षित खर्च शोधू शकतो आपण त्यासाठीच मानक खर्च प्रणाली बनविली आहे तर खर्चाचा एक घटक जो चल आहे तो प्रमाणात वाढतो परंतु तो नियंत्रणातसुद्धा आणता येतो उदाहरणार्थ आपण आपल्या उत्पादनासाठी स्थानिक बाजारपेठेतुन कच्चा माल खरेदी करत आहोत या कच्या मालाचा उपयोग करून आपण अखेर उत्पादन तयार करणार आहोत आणि हे स्थानिक बाजारात महाग आहेत व उच्च किमतीवर उपलब्ध आहेत मग असे का नाही करता येणार की कमी किंमतीवर सहज उपलब्ध असलेल्या ठिकाणावरून आपण ते मोठ्या प्रमाणावर खरेदी करावे त्याचप्रमाणे लेबरच्या बाबतीत आपण कदाचित स्थानिक पातळीवर उपलब्ध असणारे लेबर घेत आहोत जे कदाचित महाग आहेत परंतु आपण देशातील इतर राज्यांमधून किंवा इतर भागामधून लेबर मागविले व ते दीर्घकाळासाठी कमी किंमतीत काम करण्यास तयार असतील तर आपण चल खर्चावर नियंत्रण ठेवू शकतो आणि मानव कच्चा माल व मशीनचा कार्यक्षमतेने योग्य उपयोग करुन आपण चल खर्चावर नियंत्रण ठेवू शकतो तिसरा पर्याय आहे कमी फायद्याच्या उत्पादनांमधून अधिक फायदेशीर उत्पादनांकडे जाणे आणि उच्च पी व्ही गुणोत्तर दर्शविणार्या उत्पादनांच्या दिशेने वाटचाल करणे म्हणूनच आपल्यां एकूण उत्पादनांचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे आणि अशा वेगवेगळ्या उत्पादनांचा नफा संभाव्यता व आपल्याला जास्त उत्पन्न देण्याची क्षमता किंवा प्रॉफिट टू व्हॉल्युम शोधण्याचा प्रयत्न करा आणि आपण त्यासाठी जायला पाहिजे तर एकतर विक्री किंमत वाढवून किंवा चल खर्च कमी करून किंवा कमी फायद्याच्या उत्पादनांमधून अधिक फायदेशीर उत्पादनांमध्ये बदल करून आपण पी व्ही गुणोत्तर सुधारू शकतो परंतु या गुणोत्तरांची गणना करत असताना आपल्याला वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये असणारी नफा संभाव्यता माहित आहे आणि ज्या उत्पादनात पी व्ही प्रमाण जास्त आहे ते उत्पादन बळकट केले पाहिजे व त्याचे समर्थन केले पाहिजे आणि त्या उत्पादनाचे जास्तीत जास्त उत्पादन केले पाहिजे सर्वाधिक पी व्ही गुणोत्तर असणाऱ्या उत्पादनांचे उत्पादन संपल्यानंतर व त्याची एकूण उत्पादन क्षमता संपल्यानंतर कमी पी व्ही गुणोत्तर असणाऱ्या उत्पादनांचे उत्पादन करावे आता आपण इतर काही संकल्पनांबद्दल शिकू आणि या संकल्पना केवळ पी व्ही गुणोत्तराच्या संबंधित आहेत म्हणजेच या संकल्पना पी व्ही गुणोत्तरांच्या आहेत आपण त्यास पी व्ही गुणोत्तर म्हणून वापरू शकता पी व्ही गुणोत्तर कोठे उपयुक्त आहे आपण पी व्ही गुणोत्तराची गणना करू शकता व आपणास फर्मच्या नफ्याची संभाव्यता समजेल पी व्ही गुणोत्तर आपल्याला अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात मदत करते उदाहरणार्थ पी व्ही गुणोत्तर हा ब्रेक इव्हन पॉईंट मोजण्यासाठी खूप उपयुक्त आहे ब्रेक इव्हन पॉईंटच्या संकल्पने बद्दल मी आपल्याशी या नंतर चर्चा करेन परंतु अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगेन की ब्रेक इव्हन पॉईंट हा त्या कंपनीचा असा एक बिंदू आहे जिथे उत्पादनाचा एकूण खर्च हा एकूण विक्रीच्या बरोबरीचा असतो आता ब्रेक इव्हन पॉईंटची गणना कशी करावी याचे कोणते वेगवेगळे मार्ग व मापदंड आहेत ते आलेखाद्वारे कशे दर्शवायचे या सर्व गोष्टीवर मी पुढच्या भागात तुमच्याशी चर्चा करेन परंतु जरीही आपणास फर्मच्या ब्रेक इव्हन पॉईंटची गणना करायची इच्छा असेल तरीही आपल्याकडे ब्रेक इव्हन पॉईंटची गणना करण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध नाही आणि जर आपण पी व्ही गुणोत्तर मोजू शकत असाल तर ब्रेक इव्हन पॉईंटची गणना करण्यासाठी आपण पी व्ही गुणोत्तर वापरू शकता त्याचे सूत्र निश्चित खर्च भागिले पी व्ही गुणोत्तर आहे आपल्याकडे या दोन माहिती असल्यास आपल्याकडे निश्चित खर्च आणि पी व्ही गुणोत्तर संबंधित माहिती असल्यास जसे की येथे आपण आधीच गणना केली आहे आपण सहजपणे ब्रेक इव्हन पॉईंटची गणना करू शकतो पी व्ही गुणोत्तराचा दुसरा वापर म्हणजे इच्छित नफा मिळवण्यासाठी विक्री किंमत ठरविणे इच्छित नफा मिळविण्यासाठी विक्री किंमत किती असावी पी व्ही गुणोत्तर आपल्याला तेथेसुद्दा मदत करू शकतो म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला प्रत्येक गोष्टीची सुरुवातीपासून गणना करण्याची गरज नाही आपण प्रथम पी व्ही गुणोत्तराची गणना करू शकतो आणि विविध व्यवस्थापकीय निर्णय घेण्यासाठी आणि इच्छित प्रमाणात नफा मिळविण्यासाठी या पी व्ही गुणोत्तराचा वापर करू शकतो आपल्याला किती विक्री करावी लागेल किंवा या प्रश्नाचे उत्तर आपण पी व्ही गुणोत्तरांच्या सहाय्याने देऊ शकतो जेणेकरून विक्री किंमतीची गणना करता येईल पी व्ही गुणोत्तरांच्या मदतीने विक्रीची किंमतीची गणना केली जाऊ शकते म्हणूनच इच्छित नफा मिळवण्यासाठी ही विक्री किंमत आहे व ह्यामध्ये अधिक निश्चित खर्च अधिक इच्छित नफा असेल व यास पुन्हा पी व्ही गुणोत्तराने भागावे लागेल कारण जर आपण फक्त निश्चित खर्च वसूल करत असाल किंवा निश्चित खर्चाला पी व्ही गुणोत्तराने भागत असाल तर आपण ना नफा ना तोटा या परिस्थितीत नफा कमवत आहात परंतु आपल्याला जर इच्छित नफासुद्धा कमवायचा असेल तर आपल्याला तिसऱ्या टप्प्याकडे जावे लागेल प्रथम आपण योगदानाची गणना करूया आणि त्यानंतर योगदानामधून निश्चित खर्च वजा करूया योगदानातुन निश्चित खर्च वजा केल्यांनतर आपणास इच्छित नफा मिळतो तर आपल्याला दोन गोष्टी वसूल कराव्या लागतील आपल्याला निश्चित खर्च देखील वसूल करावा लागेल आपल्याला इच्छित नफा देखील मिळवावा लागेल आणि या दोन्हीला पी व्ही गुणोत्तराने भागाकार केला जाऊ शकतो म्हणून जर आपण हे करण्यास सक्षम असाल तर नफ्याची इच्छित रक्कम जाणून घेण्यासाठी आपण पी व्ही गुणोत्तर वापरू शकता नफ्याची इच्छित रक्कम मिळविण्यासाठी इच्छित विक्री किती असावी हे शोधण्यासाठी तिसरे घटक म्हणजे चल खर्च आहे आपण पी व्ही रेशोच्या मदतीने चल खर्चाची सहज गणना करू शकतो चल खर्चाची गणना आपण पी व्ही रेशोच्या सूत्राच्या मदतीने करू शकतो त्याचे सूत्र असे आहे की विक्री गुणिले 1 वजा पी व्ही रेशो या सूत्राचा वापर करून चल खर्चाची गणना करू शकता कधी कधी असेही होऊ शकते की प्रश्नामध्ये चल खर्चाची किंमत सरळ सरळ दिली जाणार नाही परंतु तरीही आपण त्याची गणना करू शकता तुम्हाला योगदानाची विक्रीची माहिती दिली आहे परंतु चल खर्चाची माहिती दिली नाही आपण या सूत्राच्या मदतीने चल खर्चाची गणना करू इच्छित असल्यास आपण व्हेरिएबल खर्चाची गणना देखील करू शकता जेथे पी व्ही गुणोत्तर खूप उपयुक्त आहे चौथी गोष्ट म्हणजे नफा होय नफ्याची गणना करण्यासाठी पी व्ही गुणोत्तर खूप उपयुक्त आहे तर हे कसे वापरावे तर आपण विक्री गुणिले पी व्ही गुणोत्तर वजा निश्चित खर्च करू शकतो आपण या सूत्राच्या मदतीने किंवा या मॉडेलच्या मदतीने नफ्याची गणना करू शकतो आणि नंतर पुढील गोष्ट म्हणजे पाचवा वापर आपण निश्चित खर्चाची देखील गणना करू शकता आपण पी व्ही गुणोत्तराच्या मदतीने निश्चित खर्चाची गणना करू शकता तर आपण निश्चित खर्चाची गणना कशी करू शकता ते म्हणजे विक्री गुणिले पी व्ही गुणोत्तर वजा नफा तर हे समीकरण क्रमांक चार मधील विविध घटकांची आदलाबद्ल आहे जर आपण विक्री वजा पी व्ही गुणोत्तर करत असू व आपण त्यातून निश्चित खर्च वजा करत असू तर आपणास नफा मिळू शकतो आणि जर आपण विक्री गुणिले पी व्ही गुणोत्तरातुन नफा वजा केले तर आपणास निश्चित खर्च भेटतो तर आपण सहजपणे गणना करू शकतो आणि पी व्ही रेशोच्या मदतीने मोजली जाऊ शकते अशी शेवटची गोष्ट म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टी ज्यास M S असे म्हणतात आणि मार्जिन ऑफ सेफ्टीची गणना आपण नफा भागिले पी व्ही गुणोत्तर या सूत्राच्या मदतीने करू शकतो तर पी व्ही रेशो विशिष्ट मूल्यांची गणना करण्यासाठी शॉर्टकट उपाय म्हणून वापरला जाऊ शकतो जर काही परिस्थितीत आपल्याला तपशीलवार माहिती दिली गेली नसेल परंतु जर आपण पी व्ही गुणोत्तर मोजू शकत असू तर आपण या पी व्ही गुणोत्तराचा उपयोग वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या परिस्थितीत किंवा वेगवेगळ्या जागी करू शकतो बरोबर उदाहरणार्थ पी व्ही रेशोच्या मदतीने आपण ब्रेक इव्हन पॉईंटची गणना करू शकतो इच्छित नफा मिळवण्यासाठी आपण विक्री शोधू शकतो आपण चल खर्चाची गणना करू शकतो आपण नफ्याची गणना करू शकतो आपण निश्चित खर्चाची गणना करू शकतो आणि आपण मार्जिन ऑफ सेफ्टीची गणना करू शकतो आता मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे काय सोप्या शब्दांत मार्जिन ऑफ सेफ्टी अशी असू शकते किंवा त्यास असे परिभाषित करता येते की एकूण विक्री वजा ब्रेक इव्हन पॉईंटवरील विक्री एकूण विक्री म्हणजे किती एकूण विक्री वजा B P वरील विक्री म्हणजेच एकूण विक्री वजा ब्रेक इव्हन पॉईंटवरील विक्री आहे कारण अद्याप ब्रेक इव्हन पॉईंटनंतर आपण कोणताही नफा कमवू शकत नाही म्हणून आपण ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत पोहचणे गरजेचे आहे मग आपण मार्जिन ऑफ सेफ्टीची गणना कशी करावी किंवा मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे किती आहे हे शोधू शकतो कारण उदाहरणार्थ आपण उत्पादनाची निर्मिती करत असल्यास आपली 100000 युनिट्स बनविण्याची आणि बाजारात विक्री करण्याची क्षमता आहे परंतु आपल्याला हे माहित आहे की 50000 युनिट्सची विक्री केल्यांनतर आपण ब्रेक इव्हन पॉईंटवर म्हणजेच ना नफा ना तोटा या परिस्थितीत असूया त्यानंतर 50000 पासून किंवा 50000 युनिट्सच्या वर व 100000 युनिट्सपर्यंत आपण विक्री केली तर आपणास नफा होईल तर याचा अर्थ असा की बाजारपेठेतील विक्रीची पन्नास टक्के गाठल्यानंतर मार्जिन ऑफ सेफ्टी सुरु होते बाजारात प्रथम 50000 युनिट विकल्यानंतर आपण B P पर्यंत पोहांचू शकतो यानंतर आपण नफा कमविण्यास सुरुवात करतो जर हे अंतर जास्तीचे असेल उदाहरणार्थ दोन कंपन्या आहेत त्यांची एकूण विक्री 100000 युनिट्सची आहे एकाचे ब्रेक इव्हन पॉईंट 30000 युनिट नंतर येते व दुसऱ्याचे ब्रेक इव्हन पॉईंट 50000 युनिट नंतर येते म्हणून याचा अर्थ असा आहे की कंपनी B च्या तुलनेत कंपनी A ची मार्जिन ऑफ सेफ्टी जास्त आहे हे आपण समजू शकता वेगवेगळ्या उत्पादनांसाठी देखील हे शक्य आहे अशी कंपनी जी भिन्न उत्पादने तयार करीत आहे ती त्या भिन्न उत्पादनांसाठी मार्जिन ऑफ सेफ्टीची गणना करू शकते उदाहरणार्थ आपण X उत्पादन तयार करीत आहोत आपण त्या उत्पादनाच्या 30000 युनिट्सपर्यंत पोहचलो म्हणजे आपण ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत पोहचलो परंतु Y उत्पादनाच्या बाबतीत 50000 युनिट्स विकल्या नंतर आपण ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत पोहचू शकतो तर याचा अर्थ आपण पाहू शकता की उत्पादन क्रमांक एक म्हणजेच X चे मार्जिन ऑफ सेफ्टी उत्पादन क्रमांक दोनच्या तुलनेत जास्त आहे तर याचा अर्थ मार्जिन ऑफ सेफ्टी खूप खूप उपयुक्त आहे आणि मी आपल्याशी यांनतर सुद्धा मार्जिन ऑफ सेफ्टीच्या संकल्पनेबद्दल चर्चा करेन आणि चार्ट द्वारे मी आपणास ब्रेक इव्हन पॉईंटचे ते क्षेत्र सुद्धा दाखवेन पण मी येथे फक्त सांगू इच्छितो की पी व्ही रेशोच्या मदतीने आपण मार्जिन ऑफ सेफ्टीची गणना कशी करू शकतो बरोबर आता आपण पुढील भागाकडे जाऊया जे शिकण्यासाठी खूप खूप महत्वाचा आहे व मनोरंजक आहे ब्रेक इव्हन पॉईंट हे मार्जिनल कॉस्टिंगचे घटक आहे च्या बाबतीत जसे की मी आपणास आता सांगितले आहे की हे असे स्तर आहे ज्या स्तरावर ना नफा ना तोटा होतो ब्रेक इव्हन पॉईंट दोन समान भागात वाटलेले असते आपला विक्री आणि विक्री खर्च दोन्ही समान भागात वाटलेले असते त्यास ब्रेक इव्हन पॉईंट असे म्हणतात आता ब्रेक इव्हन पॉईंटची गणना दोन मार्गाने करता येते ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्समध्ये व विक्रीमध्ये अशा दोन स्वरूपात त्याची गणना करता येते आता याचा अर्थ काय युनिट्स म्हणजे एखाद्या फर्मद्वारे ब्रेक इव्हन पॉईंटवर येण्यासाठी उत्पादन करून विकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादनाची संख्या होय इतर मार्गाने किंमतीच्या बाबतीत युनिट्सबद्दल बोलायच झाल तर आपण म्हणू शकता की ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत पोहचण्यासाठी 30000 युनिट्सची आवश्यकता आहे आपण येथे विक्री मूल्याबद्दल बोलत नाहीए तर खर्च व विक्री किंमत लक्षात घेऊन आपण फक्त युनिट्सच्या संख्येबद्दल बोलत आहोत आपण युनिट्सच्या संख्येवर लक्ष केंद्रित करत आहोत किंवा इतर पद्धतीने सांगायचे झाले तर ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला किती विक्री करावी लागेल तर आपण येथे विक्रीच्या मूल्याबद्दल बोलत आहोत आणि पहिल्या बाबतीत आपण विक्रीच्या संख्येबद्दल बोलत होतो तर दोन्ही मार्गांनी ब्रेक इव्हन पॉईंटची गणना केली जाऊ शकते उदाहरणार्थ कंपनीच्या CCF किंवा कॉस्ट अकाउंटंट या नात्याने आपल्या मॅनेजमेंटकडून आपणास असे प्रश्न विचारले जाऊ शकते की जर आपण हे उत्पादन बाजारात सादर केले तर किती विक्री संख्येला आपण ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत पोहोचू तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला त्या सर्व घटकांचा विचार करून त्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल विक्री किंमत किती आहे आपला चल खर्च किती आहे आपले योगदान किती आहे निश्चित खर्च किती आहे आणि नंतर युनिट्सच्या दृष्टीने B P किती आहे किंवा किती विक्री किंमतीची आवश्यकता आहे असे विचारले जाऊ शकते तर मग आपण युनिट्सबद्दल बोलत नाही आपण युनिट्सला विचारात घेऊन त्यास विक्री किंमतीने गुणत आहोत असे करत असताना आपण एकूण खर्च विचारात घेऊन म्हणजेच चल खर्च व निश्चित खर्च विचारता घेऊन त्यास एकूण विक्री किंमतीने वजा करत आहोत व आपण ब्रेक इव्हन पॉईंटपर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विक्री किंमतीच्या त्या रकमेपर्यंत पोहचत आहोत आता ब्रेक इव्हन पॉईंटची गणना कशी करावी जर त्याची गणना युनिटच्या बाबतीत करायची असेल तर ब्रेक इव्हन पॉईंटसुद्धा युनिट्समध्ये येईल ते असे असू शकते की एकूण निश्चित खर्चाला प्रती युनिट विक्री किंमतिने भागले वजा चल खर्च प्रती युनिट प्रती युनिट विक्री किंमत वजा चल खर्च प्रती युनिट म्हणजे आपले एकूण खर्च किती असेल आणि विक्री किंमत प्रती युनिट वजा चल खर्च प्रती युनिट मधील अंतर किती असेल जर आपण एकूण निश्चित खर्चाला प्रती युनिट विक्री किंमतीचे फरक वजा चल खर्चाने भागले तर उत्तर असे काही तरी येईल उदाहरणार्थ समजा 30000 आले तर आपण म्हणू शकतो की ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत पोहचण्यासाठी आपणास 30000 युनिट्सचे उत्पादन व विक्री करावी लागणार किंमतीच्या संधर्भात ब्रेक इव्हन पॉईंटची गणना विक्रीच्या किंमती संधर्भात कशी करावी लागणार आपल्याला आता वेगळ्या पध्दतीसाठी जावे लागेल आणि ते म्हणजे F गुणिले S भागिले S वजा V निश्चित खर्च भागिले विक्री व चल खर्चातील फरक येथे आपण निश्चित खर्च घेत आहोत येथे आपण विक्री किंमत घेत आहोत एकूण युनिट्सची संख्या गुणिले प्रती युनिट विक्री किंमत म्हणजे विक्री असते आणि भागाकारात विक्री वजा चल खर्च आहे तर युनिट्सची एकूण संख्या आणि प्रती युनिट चल खर्च जर आपण ते परिपूर्ण मूल्यात घेतले तर आपल्याला काही संख्या भेटतील उदाहरणार्थ समजा जर आपंण एखादी संख्या घेतली व ती संख्या 200000 रुपये आली बरोबर ही संख्या म्हणजेच 200000 रुपये विक्री करून म्हणजेच विक्रीचे स्तर गाठून आपण ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत पोहचू शकतो येथे दोन भिन्न सूत्रे दिली आहेत ते म्हणजे युनिट्सच्या संदर्भात ब्रेक इव्हन पॉईंट व विक्रीच्या मूल्यांच्या दृष्टीने ब्रेक इव्हन पॉईंट जर आपल्याला युनिटच्या दृष्टीने मूल्य मोजायचे असेल तर आपणास एकूण खर्चाला प्रती युनिट विक्री किंमत वजा चल खर्चाने भागावे लागेल जर आपल्याला किंमतीच्या हिशोबाने मूल्य मोजायचे असेल तर आपल्याला काय करावे लागेल मग आपल्याला दुसरे मॉडेल वापरावे लागेल आणि ते दुसरे मॉडेल म्हणजेच F गुणिले S भागिले S वजा V बरोबर तर ही ब्रेक इव्हन पॉईंटची संकल्पना आहे आणि पुढील गोष्ट म्हणजे विक्री मूल्याची गणना म्हणजे अपेक्षित नफा मिळविण्यासाठी आउटपुटची गणना किंवा विक्री मूल्याची गणना करणे विक्रीची गणना करणे किंवा आपण त्यास युनिट्सच्या बाबतीत आउटपुट म्हणतोत किंवा विक्री किंमत किंवा आपण त्यास इच्छित नफा मिळविण्यासाठी विक्री किंमत म्ह्णतोत ब्रेक इव्हन पॉईंटची संकल्पना लागू करून आपण याची गणना कशी करू शकतो बरोबर आपण आता नफ्याची इच्छित रक्कम मिळविण्यासाठी आउटपुटची गणना किंवा विक्री मूल्याची गणना करायची असेल तर किंवा जर आपणास त्याची गणना युनिट्सच्या स्वरूपात करायची असेल तर बाजारात विक्री करण्यासाठी आपणास किती युनिट्स लागतील त्या प्रकरणात युनिट्सच्या बाबतीत जर आपणास युनिट्सचे मूल्य जाणून घ्यायचे असतील तर आपण हे सूत्र कसे वापरावे आपण ते सूत्र पुढील प्रमाणे वापरू शकतो निश्चित खर्च अधिक इच्छित नफा भागिले तोच विभाजक म्हणजेच प्रती युनिट विक्री किंमत वजा प्रती युनिट चल खर्च युनिट्सच्या संदर्भात आपल्याला फक्त ब्रेक इव्हन पॉईंट शोधण्यासाठीच नव्हे तर पुढील टप्प्यात जाण्यासाठी देखील युनिट्सची संख्या मिळू शकेल आणि तो दुसरा टप्पा म्हणजे निश्चित खर्च अधिक इच्छित नफ्याची रक्कम आपण येथे फक्त निश्चित खर्च घेतला आहे परंतु आपण त्यात इच्छित नफा रक्कमसुद्धा जोडत आहोत म्हणून ऑउटपूटच्या बाबतीत इच्छित नफ्याच्या रकमेची गणना करण्यासाठी आपण निश्चित खर्च अधिक नफ्याच्या इच्छित रकमेला त्याच संख्येने भागणार आहोत म्हणजेच प्रती युनिट विक्री किंमत वजा प्रती युनिट चल खर्च तर अशा प्रकारे ब्रेक इव्हन पॉईंटची संकल्पना वापरुन आपण युनिटच्या संदर्भात ब्रेक इव्हन पॉईंटचे मूल्य शोधू शकतो हे ब्रेक इव्हन पॉईंटवर पोहचण्यासाठीच नव्हे तर इच्छित नफा मिळवण्यास देखील मदत करत आहेत आणि जर ते विक्रीच्या मूल्याच्या बाबतीत असेल म्हणजेच जर ते विक्री किंमतीच्या दृष्टीने असेल तर तिथे काय होणार आहे तर त्याचे सूत्र F अधिक P गुणिले S भागिले S वजा V असे असेल तर जर आपण हे सूत्र वापरत असाल तर तुम्ही एक काम करत आहात येथे वरच्या भागात आपण निश्चित खर्च अधिक नफा यादोन्ही गोष्टी पुन्हा मिळवत आहोत आणि ब्रेक इव्हन पॉईँच्या बाबतीत आपण फक्त निश्चित खर्चाला विक्री किंमतीने भागात आहोत येथे आपण निश्चित खर्च अधिक नफ्याला विक्री किंमतीने गुणत आहोत आणि विभाजक समान आहे तर या दोन सूत्रांचा वापर करून जर आपण वरची दोन सूत्रे वापरली आपण युनिट आणि विक्री किंमतीच्या बाबतीत ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत पोहचू जर आपण खालची सूत्रे वापरली तर आपण एक पाऊल पुढे जाऊ शकतो आपण फक्त ब्रेक इव्हन पॉईंटची गणना करणार नाहीत तर आपण इच्छित नफा रकमेचीसुद्धा गणना करू शकतो आणि ब्रेक इव्हन पॉईंटच्या संकल्पनेच्या मदतीने आपण युनिटच्या संधर्भात इच्छित विक्री रकमेची गणना करू शकतो किंवा इच्छित नफा मिळवण्यासाठी विक्री किंमतीची गणना करू शकतो आणि शेवटची गोष्ट म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टी मी तुम्हाला हे आधी सांगितले आहे तरीही परत सांगतो मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे एकूण विक्री वजा ब्रेक इव्हन पॉईंटवरील विक्रीतील फरक बरोबर तर तुम्ही म्हणू शकता की एकूण विक्री वजा ब्रेक इव्हन पॉईंटवरील विक्री एकूण विक्री वजा ब्रेक इव्हन पॉईंटवरील विक्री याला मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणतात आणि जसे की मी तुम्हाला पी व्ही रेशोचा वापर करताना मागील वर्गात सांगितली आहे की मार्जिन ऑफ सेफ्टीची गणना इतर मार्गानेसुद्धा करता येते जसे की प्रॉफिट भागिले पी व्ही रेशो आणि मार्जिन ऑफ सेफ्टीची गणना युनिट्समध्येसुद्धा करता येते जर आपणास मार्जिन ऑफ सेफ्टीची गणना करायची असेल तर ते किंमतीमध्ये येईल परंतु जर आपणास त्याची गणना युनिट्समध्ये करायची असेल तर नफा भागिले योगदान करून आपण त्याची गणना करू शकतो तर मुळात योगदान म्हणजे काय तर ते प्रती युनिट योगदान आहे प्रती युनिट योगदान म्हणजे काय तर ते जवळजवळ समान गोष्ट आहे म्हणजे प्रती युनिट विक्री किंमत वजा प्रती युनिट चल खर्च हे केल्यावर आपणास प्रती युनिट योगदान भेटेल म्हणून जर आपल्याला युनिट्सच्या बाबतीत मार्जिन ऑफ सेफ्टीची गणना करायची असेल तर आपण या सूत्राचा वापर करु शकता व जर आपणास विक्रीच्या स्वरूपात गणना करायची असेल तर आपण या सूत्राचा वापर करु शकता किंवा विक्रीच्या स्वरूपात मार्जिन ऑफ सेफ्टीची गणना आपण या सूत्राचा देखील वापर करु शकता मार्जिन ऑफ सेफ्टी किती असेल तर ते विक्री वजा ब्रेक इव्हन पॉईंट वरील विक्रीतील मूलभूत फरक असेल आणि दुसऱ्या पद्धतीने आपण मार्जिन ऑफ सेफ्टीची गणना करू शकता जसे की नफ्याला पी व्ही रेशोने भागून किंवा नफ्याला प्रती युनिट योगदानाने भागून तर या काही संकल्पना आहेत ज्या मार्जिनल कॉस्टिंगची संकल्पना वापरुन वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवगळे निर्णय घेण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात तर त्याआधी प्रत्यक्ष निर्णय घेण्यापूर्वी व मार्जिनल कॉस्टिंगच्या संकल्पनेचा वापर करण्यापूर्वी आपण या संकल्पना अगदी स्पष्टपणे काळजीपूर्वक शिकल्या पाहिजेत आणि त्यानंतरच आपण मार्जिनल कॉस्टिंगच्या मदतीने वेगवगळे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यास सक्षम होऊ तर या वर्गात आपल्याशी मूलभूत संकल्पनांबद्दल चर्चा केल्यानंतर मी येथे थांबत आहे आणि पुढच्या वर्गात प्रथम आपण ब्रेक इव्हन चार्ट कसा तयार करायचा व त्याची गणना कशी करायची याबद्दल शिकूया खरतर त्यास ब्रेक इव्हन चार्ट म्हणत नाहीत तर त्यास कॉस्ट व्हॉल्युम प्रॉफिट ऍनालिसीस म्हणतात मग आपण सर्वप्रथम तो चार्ट तयार करूया त्या बाबतीत आपण त्या चार्टमध्ये ब्रेक इव्हन पॉईंट कोठे आहे टोटल कॉस्ट लाईन कोठे आहे टोटल सेल्स लाईन कोठे आहे अँगल ऑफ इन्सिडेंट ऑफ प्रॉफिट आणि मार्जिन ऑफ सेफ्टी कोठे आहे हे दाखवूया तर त्या चार्टमध्ये सर्व काही स्पष्ट होईल जे टोटल चार्ट ऑफ प्रॉफिट व्हॉल्युम ऍनालिसीस म्हणून ओळखले जाते आणि त्या चार्टच्या मदतीने प्रथम आपण मूलभूत संकल्पना स्पष्ट करून घेऊया आणि मग आपण व्यवस्थापनासाठी व वेगवगेळे व्यवस्थापन निर्णय घेण्यासाठी मार्जिनल कॉस्टिंगची संकल्पना कशी वापरायची हे शिकूया धन्यवाद